सर्वाना नमस्कार सर्विस मार्केटिंग विथ अ प्रॅक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत तर आपण या आधीच्या सत्रात केस स्टडी क्रमांक 1 पाहिली आणि हि दुसरी केस स्टडी केस स्टडी क्रमांक 2 आहे हि केस स्टडी आर्थिक सेवा आणि विमा सेवांच्या विपणना बद्दल आहे तर मुळात आपण वित्तीय सेवांविषयी चर्चा करू हे सत्र तुम्हाला वित्तीय सेवांमधील पैलू काय आहेत आणि विविध प्रकारच्या वित्तीय सेवांच्या विपणन याबाबत विस्तृत कल्पना देईल म्हणून अश्याप्रकारे आपण विमा सेवांच्या विपणनापासून सुरुवात करू भारतात इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत जीवन विम्याचे प्रमाण कमी आहे कमी दरडोई उत्पन्न तसेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि एकूण देशांतर्गत बचत मध्ये जीवन विमा हप्त्याचे योगदान कमी आहे हे कमी जीवन विम्याच्या कमी प्रमाणाचे प्रमुख कारण आहे विमा उद्योग हा विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे चालविला जातो त्यामुळे हे नियामक प्राधिकरण अश्याप्रकारे विमा उद्योगाच्या कार्याचे नियमन करते मग विमा सेवांमध्ये विपणन मिश्रण काय आहे विमा हि उत्पादनाच्या स्वरूपात काय आहे विमा हा आश्वासित व्यक्तीने विमा उतरवलेल्या एखाद्या गोष्टीच्या घटनेवर त्या विमाधारक व्यक्तीला पूर्वनिश्चित विशिष्ट रक्कम देण्या बाबतचा एक करार आहे विम्याच्या 2 श्रेणी आहेत जीवन विमा आणि सामान्य विमा सामान्य विम्यामध्ये अग्नि विमा मोटर विमा आरोग्य विमा पीक विमा इत्यादींचा समावेश आहे आणि विमा व्यापार बँकिंग पेक्षा अधिक विस्तारित स्वरूपात आहे याचा अर्थ असा की व्यापार फायदेशीर आणि शाश्वत दोन्ही बनवण्यासाठी विम्याचे प्रमाण जास्त असावे किमतीच्या उद्दिष्टांनुसार विमा योजनेंतर्गत विम्याच्या हप्त्याचा दर निर्धारित करण्यासाठी 3 मुख्य घटक गृहीत धरले जातात हे तीन घटक म्हणजे मृत्युदर खर्च आणि व्याजदर हे आहेत मृत्यूदर किंमत धोरण निश्चित करताना मृत्युचा सरासरी दर हा मुख्य विचारांपैकी एक आहे खर्च प्रक्रिया खर्च पायाभूत सुविधा खर्च एजंटा ना मिळणारे कमिशन नोंदणी खर्च हे प्रमुख खर्च आहेत ज्याचा विचार कंपन्या विम्याच्या हप्त्या ठरविण्यापूर्वी करतात व्याज जर विमा कंपनीने दिलेला व्याजदर हा बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी दिलेल्या व्याजापेक्षा जास्त असेल तरच लोक विम्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात त्यामुळे विमा उत्पादनांची किंमत ठरवताना व्याजदर हा एक महत्वपूर्ण घटक आहे ठिकाण वितरणाचे स्थान हे सर्व विमा कंपनीच्या यशाचे मुख्य निर्धारक आहे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अश्या दोन्ही वितरण प्रणाली वापरल्या गेल्या आहेत आजकाल ई इन्शुरन्स आणि एम इन्शुरन्स म्हणजे मोबाईल इन्शुरन्स ह्या सेवा वितरणासाठीच्या नवीन प्रणाली आहेत ज्यानी थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स द्वारे होणाऱ्या वितरणाची जागा घेतली आहे विमा सेवांमधील व्यवसाय वाढीच्या उद्दिष्टांनुसार स्पर्धात्मक विमा उद्योगात जाहिरात हे एक महत्त्वपूर्ण विपणन धोरण बनते वैयक्तिक विक्री हे व्यवसाय वाढीचे धोरण म्हणून वापरले जाणारे सर्वात महत्त्वाचे साधन आहे जाहिरात ग्राहकांशी हितसंबंध विक्री वृद्धी प्रत्यक्ष पत्रव्यवहार आणि इंटरनेट हे विपणन संमिश्राचे इतर घटक आहेत यानंतर आपल्याकडे लोक आहेत मध्यस्थांशी सुदृढ संबंध खूप महत्वाचे आहेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि बाब मोठ्याप्रमाणावर सक्षमीकरण करणारी आहे माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने विमा सेवेसह सर्व प्रकारच्या सेवा कशा सक्षम केल्या जात आहेत हे तुम्ही पाहिले आहे एजंट हे देखील खूप महत्वाचे व्यक्ती आहेत कर्मचार्यांचे प्रशिक्षण आणि विकास हा अत्यंत महत्वाचा घटक आहे जेणेकरून ते ग्राहकांना विमा सेवा खरेदी करण्यास सांगू शकतील विक्री करणारा समूह हा देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि विमा सेवांमध्ये विपणन मिश्रणासाठी प्रत्यक्ष व्यवहाराचे कार्य करणारे समोरच्या समोरच्या फळीतील कर्मचारी आणि कार्यकारी कर्मचारी देखील अत्यंत महत्वाचे आहेत प्रक्रिया म्हणजे यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रक्रियांचा समावेश होतो या प्रक्रिया ग्राहका करीता अनुकूल असाव्यात ग्राहकांसाठी सुलभ आणि सोयीस्कर असाव्यात प्रक्रियेमध्ये गुंतागुंतीची कागदपत्रे असतील तर त्यामधील अटी व शर्ती ग्राहकांना स्पष्टपणे सांगाव्यात जेणेकरून विमा संरक्षण सुरू होण्याच्या वेळी पैसे भरताना त्यांना फसवणूक झाल्याचे जाणवणार नाही भौतिक पुरावा शाखा लोगो चिन्ह आणि वेबसाइट विमा सेवा खरेदी करण्याचा विचार करताना ग्राहकांना या प्रत्यक्ष रांगा दिसतात त्यामुळे विमा सेवांमधील विपणन मिश्रणाचे हे 7 घटक आहेत विमा क्षेत्र उघडण्याबाबत अनेक प्रकारच्या समस्या आहेत पण त्यातील अनेक समस्या उलगडलेल्या दिसतात या मधील अनेक बाबी राष्ट्रीय हितांशी संबंधित आहेत जसे कि विविध विमा उत्पादनांची रुजवणूक करणे प्रीमियमची धारणा वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संसाधने एकत्रित करणे या स्पर्धेमुळे ग्राहकांच्या गरजे संबधी चांगली समज विकसित होईल ज्यामुळे बाजारपेठेसाठी अधिक व्यक्तिसापेक्ष उत्पादने प्राप्त होतील विमा कंपन्या त्यांची उत्पादने विकण्यासाठी बँकांशी सहकार्य करत आहेत मोबाईल ऍप्लिकेशन आणि वेबसाइट्स बाजारात उपलब्ध करत विमा कंपन्या ऑनलाइन विमा घेऊन येतात ते पोस्ट ऑफिस सोबत देखील सहकार्य करार करू शकतात त्यामुळे विमा सेवा वितरणाचे अनेक नवनवीन पर्याय दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत यानंतर आपण एका दुसर्या प्रकारच्या वित्तीय सेवांकडे जाऊ ज्यात बँक विपणन बाजार संशोधन आणि भारतीय बँका हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत आपण याची प्रस्तावना पाहू नेहमीच असे गृहीत धरले जाते कि विपणन हि बँकेशी संदर्भित संकल्पना नाही तथापि उदारीकरणानंतर विपणन हे अविभाज्य व्यवस्थापन कार्य मानले जाते बँकेचे विपणन कार्य हे संघटनात्मक उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने ग्राहकांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच सेवा प्रदान करण्यासाठी निर्देशित केलेल्या कार्यांचे एकत्रित स्वरूप आहे बँकांचे व्यावसायिक तसेच सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विपणन कार्य हे तितकेच प्रभावीपणे लागू होते विपणन कार्य विपणन संशोधन विपणनाची सुरुवात बँक ज्या बाजारपेठेत कार्यरत आहे त्या माहितीपासून होते प्रभावी नियोजनासाठी हे विपणनाचे एक आवश्यक साधन आहे यामध्ये ग्राहकांच्या गरजा स्पर्धकांची माहिती आणि बाजारातील हिस्सेदारी याविषयी संशोधन कार्य चालू असते बहुतेक बाजार संशोधन अभ्यास हे अंतर्गत वापरासाठी आयोजित केले गेले असून त्याबाबतचे कोणतेही औपचारिक अहवाल तयार केले गेले नाहीत बँकिंग सेवा उत्पादनाचा विकास ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांनी योग्य उत्पादने हि विकसित केली पाहिजेत बँकिंग सेवांची किंमत किंमत धोरण प्रचारात्मक धोरण आणि वितरण प्रणाली ह्याबाबी भारतातील मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्धारित होतात त्याच वेळी ग्राहकांना अधिक प्रभावीपणे समाधानी करण्यासंबधी असलेल्या संधीचा शोध घेणे हे प्रत्येक बँकेसाठीचे एक उद्दिष्ट आहे बाजाराभिमुखता विकसित करणे बँकांचे विपणन हे बाजारपेठेनुसार विकसित करण्यासाठी प्रशिक्षणाद्वारे कर्मचार्यांची जागरूकता खूप महत्वाची आहे बँकेच्या विपणन प्रक्रियेतील ७ घटक कोणते आहेत त्यामधील पहिला घटक प्रोडक्ट म्हणजे उत्पादन या अंतर्गत ठेवी कर्ज सल्ला मार्गदर्शन गुंतवणूक आंतरराष्ट्रीय बँकिंग डीमॅट खाते ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग मोबाइल वॉलेट क्रेडिट आणि डेबिट कार्ड हे उत्पादन काय आहे अश्याप्रकारे आपण पाहतो की बँकांची बरीच उत्पादने आहेत किमत या P अंतर्गत येणारे घटक म्हणजे व्याजदर जे बँकेचे कर्ज घेणाऱ्याकडून वसूल केले जाते सल्लादिल्याबाबतची फी कमिशन आणि सेवा शुल्क आणि यानंतर जागा जागा म्हणजे ठिकाण बँकेच्या शाखेचे ठिकाण एटीएम ऑनलाइन बँकिंग मोबाईल बँकिंग आणि अशा अनेक प्रकारची बँकेची व्यवस्था जी आजच्या दिवस आणि कालावधीत अत्यंत समर्पक बनली आहे बँकेच्या विपणन प्रक्रियेतील 7 Ps जाहिराती प्रमाणे व्यवसाय वर्धन टीव्ही रेडिओ चित्रपट वर्तमानपत्र होर्डिंग्ज आणि मासिके हे सर्व जाहिरातीसाठी वापरले जाऊ शकते पथनाट्य जनजागृती चर्चासत्र प्रायोजकत्व यांच्या माध्यमाद्वारे होणारे व्यवसाय वर्धन या नंतर विक्रीची जाहिरात जसे की भेट कार्ड सवलतीच्या दराने विक्री किमतीमधील काही हिस्सा परत देणे आणि वैयक्तिक विक्री प्रक्रिया जसे कि टेलिफोन मोबाईल द्वारे वैयक्तिक विक्री ग्राहक जेथे आहेत तेथे त्यांना भेट देणे इ हे व्यवसाय वर्धन आहे पुढील P पीपल म्हणजे लोक सर्वात पुढे येत ग्राहकांना सेवा प्रदान करणारे कर्मचारी कार्यकारी कर्मचारी विक्री समूह आणि ग्राहक सुविधा प्रदान करणारे कार्य समूह हे सर्व लोकांच्या प्रकारांतील महत्वाचे घटक आहेत यानंतर कार्य प्रक्रिया म्हणजे खाते उघडणे बँकिंग सेवा अभिप्राय जमा करण्याची प्रक्रिया बँकेच्या विपणन प्रक्रियेतील ७ वा P हा फिजिकल एव्हिडन्स म्हणजे भौतिक पुरावा हा आहे पुन्हा या मध्ये बँकेची शाखाएटीएमबँकेचा फलक कर्मचाऱ्यांचे गणवेश यांचा समावेश होतो अश्याप्रकारे हे सर्व घटक ग्राहकांना अशी माहिती पुरवितात कि बँक आपल्या ग्राहकास उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करत आहे अश्याप्रकारे सारांश रूपात भारतीय बँकिंग क्षेत्राची त्यांच्या फायद्याकरता आधुनिक विपणन ज्ञानाचा अवलंब करण्याची गती कमी आहे त्यांना विपणन प्रक्रियेची व्याप्ती आणि परिमाण तसेच बाजार संशोधनाचे महत्त्व हे फारसे स्पष्ट नव्हते परंतु तांत्रिक विकास आणि वाढती स्पर्धा यामुळे बँकांना नाविन्यपूर्ण विपणन धोरणाचा स्वीकार करणे भाग पडले आहे आता बँका इंटरनेटच्या माध्यमातून उत्तम सेवा देत आहेत ऑनलाइन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग हे एक असे नवीन माध्यम आहे ज्याद्वारे बँका ग्राहकांशी संपर्क साधतात आता दुसर्या प्रकारच्या आर्थिक सेवांकडे येवू ज्या गृहनिर्माण आणि आर्थिक मध्यस्थे संदर्भात आहेत अश्याप्रकारे भारत सरकारने गृहनिर्माण हे प्राधान्य क्षेत्र म्हणून ओळखलेले आहे गृहनिर्माण आणि गृहनिर्माण बाजारपेठेचे अर्थशास्त्र अगदी अलीकडेच अभ्यासले गेले आहे गृहनिर्माण हे विकसनशील देशांमधील नागरीकांनी बाळगलेल्या संपत्तीच्या सर्वात मोठ्या घटकांपैकी एक आहे धोरणात्मक दृष्टीकोन नेटवर्किंग ची संकल्पना गृहनिर्माण वित्त ही प्राथमिक प्राथमिक प्रक्रिया म्हणून कायम असताना अनेक वर्षांचा अनुभव असे सूचित करतो की गृहनिर्माण वित्त संस्थेला स्थावर मालमत्तेची माहिती हा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म लक्षात ठेवणे आवश्यक आहे अल्पकालीन सेतू वित्तीय सेवा या गृहनिर्माण क्षेत्रात विकासक आणि वित्तीय संस्था यांच्यातील दुसरा मोठा दुवा आहेत या वित्तीय सेवा ह्या संघटित वित्तीय संस्था आणि स्थानिक पातळीवरील असंघठीत वित्तीय सेवा साखळी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतात म्हणून सारांश म्हणून उदयोन्मुख संरचनेसाठी प्रारंभिक मूलभूत आवश्यकता हि पायाभूत संसाधनाची उपलब्धता प्राप्त होणे आवश्यक आहे भविष्यातील प्रणालीला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ती पुरेशी मजबूत असावी आणि गृहनिर्माण कार्याचा वास्तविक विकासावर सर्वात चिरस्थायी प्रभाव पडेल यानंतर आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस किंवा संक्षिप्त स्वरूपात पीएमएस म्हणजे आर्थिक सेवांच्या दुसर्या प्रकाराकडे येऊ प्रस्तावना पोर्टफोलिओ सेवा म्हणजे प्रदान केली जाणारी अशी सेवा ज्यामध्ये गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देण्याची जबाबदारी असते पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा गुंतवणूकदारांना अश्याप्रकारे सेवा प्रदान करते ज्यामध्ये हि सेवा प्रदान करणारी संस्था हि गुंतवणूकदाच्या निधीचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर करत महत्तम परतावा मिळण्याची जबाबदारी घेते पीएमएसचे अनेक प्रकार आहेत आणि ज्यांचे मुलतः 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते हे प्रकार मात्र आरबीआयच्या मार्गदर्शनानुसार म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आहेत आणि सुरक्षिततेची तसेच गुंतवणुकीवर परताव्याची हमी देत नाहीत त्यामुळे या पोर्टफोलिओ सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात जोखीम आहे परंतु जे जोखीम घेण्यास इच्छुक आहेत किंवा जे सर्व बाबींचे अभ्यासपूर्ण वाचन करण्यास तयार आहेत अशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांच्या गुंतवणुकीसाठी विविध व्यक्तींवर अवलंबून राहावे लागेल आणि अश्या परिस्थितीत त्यांना जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल त्यामुळे व्यक्तिसापेक्ष PMS ही सेवा अशा गुंतवणूकदारांसाठी लक्ष्यित आहे ज्यांना त्यांच्या गुंतवणुकी दरम्यान निधीच्या वापराबाबत स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत त्यानंतरचा प्रकार हा इतरांवर सोपवल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचे व्यवस्थापनाचा आहे त्यामुळे हा सेवा प्रकार अशा ग्राहकांसाठी आहे जे त्यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन तशी सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेवर सोडतील आणि तिसरा प्रकार हा वैकल्पिक पीएमएस अश्या प्रकारचे सेवा प्रदाते सुरुवातीला व्यक्तिसापेक्ष पीएमएस या प्रकारच्या सेवा प्रदान करण्याचा प्रस्ताव देतात आणि जसजसे ते कौशल्य प्राप्त करतात ते वरील 2 प्रकारांपैकी कोणत्याही स्वरूपाची सेवा येथे देऊ शकतात त्यामुळे ते ग्राहकांच्या निवडींवर अवलंबून असतात सेवा विपणनाचा अर्थ असा आहे की बाजारपेठेमध्ये वेगळेपणा निर्माण करण्यासाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापकाला पुन्हा 3 प्रमुख कार्ये करावी लागतात एक म्हणजे सेवेची रणनीती तयार करणे PMS च्या सेवा धोरणाचे लक्ष्य हे विश्वासार्हता आणि व्यावसायिक संबंध या दोन प्रमुख अपेक्षांची पूर्तता करणे हे आहे पीएमएसची रणनीती केवळ प्रदान केल्या जाणाऱ्या सेवेवर आणि ग्राहकांवरच नव्हे तर हि रणनीती त्याच्या कर्मचार्यांवर देखील केंद्रित असली पाहिजे PMS च्या सेवेस मूर्त स्वरूप देणे गुंतवणूकदारांमध्ये पुरेश्या प्रमाणात व्यवहार विषयक विश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेला त्यांच्या सेवा अनेक मार्गांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे जसे की सुसज्ज माहिती प्रक्रिया प्रदान करणारे तंत्रज्ञान सदस्यत्व ओळख परिसराचे वातावरण आणि सेवेस मूर्त स्वरूप देण्याची प्रक्रिया सेवा प्रणाली विकसित करणे पीएमएस च्या कार्यप्रणालीमध्ये संशोधन आणि विश्लेषण दलाल आणि कस्टडी कार्य या तीन घटकांचा समावेश होतो पीएमएसचे यश मजबूत विश्वासार्ह आणि सुलभ वापरासाठी असणाऱ्या अनुकूल प्रणालीवर अवलंबून असते तर मार्केटिंग समिश्रामध्ये पुन्हा PMS च्या साथ Ps चा समावेश होतो उत्पादन या P अंतर्गत भागभांडवल बाँड म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्ला कर लाभ निधी इ चा समावेश होतो तर दलाली शुल्क सेवा कर मुद्रांक शुल्क कस्टडी चार्ज सवलत प्रक्रिया शुल्क हे सर्व घटक किंमती अंतर्गत येतात ठिकाण इंटरनेट टेलीमार्केटिंग दलाल एजंट विक्री समूह हे सर्व वितरणाशी संबंधित घटक आहेत जाहिरात जाहिरात थेट विपणन वैयक्तिक विक्री सोशल मीडिया हा सर्व जाहिराती अंतर्गत येणारा भाग आहे लोक यामध्ये कर्मचारी दलाल ग्राहक सुविधा पुरविणारा समूह संशोधन कार्य करणारा समूह विक्री संघ आणि ग्राहक यांचा समावेश होतो हे असे लोक आहेत जे कर्मचारी आणि दलाल आणि इतरांसह सेवांची निर्मिती करतात प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन मानकानुसार किंवा कमी जटिल आणि त्यानंतर असणारा अंतिम P फिजिकल एव्हिडन्स म्हणजे भौतिक पुरावे यामध्ये दस्तऐवज कार्यालयाचे ठिकाण कार्यालयीन वातावरण त्यामुळे हे सेवा प्रदाते लोकांना एक समज देतात की जर त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असेल तर येथे त्या संपत्ती व्यवस्थापन सेवा पुरवल्या जातात आणि त्यामुळे सेवा पर्यावरणाची अशा प्रकारे संरचना केली पाहिजे की लोकांना असे वाटावे की ते श्रीमंत आहेत आणि भविष्यात ते अधिक श्रीमंत होऊ शकतात सारांश आज PMS उद्योग एक प्रचंड झेप घेण्याच्या तयारीत आहे जसजशी स्पर्धा वाढत जाईल तसतशी त्यासाठी उच्च मूल्यवर्धन आणि अधिक ग्राहक केंद्रित सेवांची आवश्यकता असेल हे साध्य करण्यासाठी PMS ला एक मजबूत सेवा प्रणाली विकसित करावी लागेल पुढे आपण दुसर्या प्रकारच्या वित्तीय सेवांकडे आलो आहोत जे फॅक्टरिंग सेवा विपणन आहे अश्याप्रकारे फॅक्टरिंग ही एक आर्थिक सेवा आहे ज्यामध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारात वित्तपुरवठा आणि प्राप्त होणाऱ्या विनिमयपत्राच्या निधीचे संकलन याचा समावेश होतो या अंतर्गत 4 प्रमुख कार्ये समाविष्ट होतॊत प्राप्त होणाऱ्या विनिमयपत्रा योग्य आणि व्यापार कर्जाच्या मोबदल्यात वित्त पुरवठा करणे विक्री संदर्भात असणाऱ्या खाते वहीच्या व्यवस्थापणाची जबाबदारी स्वीकारणे ग्राहकांना कर्ज विमा सुविधा प्रदान करणे संबंधित सल्ला सेवा प्रदान करणे अश्याप्रकारे या सर्व फॅक्टरिंग सेवा आहेत त्यामुळे यशस्वी फॅक्टरिंग सेवा सुरू करण्यासाठी केवळ एक संस्था पुरेशी नाही हे नमूद करावे लागेल या सर्व अडचणीमुळे चांगल्या व्यवस्थापनासाठी सुयोग्य धोरण असणे आवश्यक आहे यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा द्याव्या लागतात फॅक्टरिंग सेवेचे अनेक अनेक प्रकार जगभर प्रचलित आहेत संपूर्ण सेवा फॅक्टरिंग संसाधनासोबत फॅक्टरिंग सेवा चलन सवलत सेवा आणि प्रातिनिधिक फॅक्टरिंग हे त्यापैकी काही प्रकार आहेत संस्थेसाठी विशिष्ट प्रकारची सेवा देणे हे आव्हानात्मक काम आहे कारण ते एका वेळी सर्व सेवा देऊ शकत नाहीत आणि प्रत्येक सेवेचे काही फायदे आणि तोटे आहेत आकारण्यात येणारी किंमत फॅक्टरिंग सेवांच्या किंमत निश्चिती मध्ये प्रामुख्याने 2 घटक प्रशासकीय खर्च आणि सवलत शुल्क यांचा समावेश होतो किंमत हि स्पर्धात्मक असावी आणि नफ्याची हिस्सा देखील असला पाहिजे विपणन धोरणाबाबत योग्य निर्णयापर्यंत येण्यासाठी फॅक्टरिंग संस्थेला बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो फॅक्टरिंग सेवांच्या विपणन कार्यामध्ये मूलत बाजार ग्राहक प्रतिस्पर्धी आणि किंमत यांच्या अभ्यासाचा समावेश असतो अश्याप्रकारे आपल्याकडे बाजारपेठ ग्राहक प्रतिस्पर्धी आणि किंमत हे घटक आहेत आहे हे सर्व फॅक्टरिंग सेवा विपणना मधील एक भाग आहेत त्यामुळे फॅक्टरिंग सेवांना भारतात उज्ज्वल संभावना आहे त्यांचे यश मुख्यत्वे या फॅक्टरिंग संस्था त्यांच्या सेवांचे व्यवस्थापन आणि विपणन कसे करतात यावर अवलंबून असेल बाजारपेठेत या सेवा व्यवसायास खूप जास्त वाव आहे जास्त आहे कारण येथे अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या संस्था आहेत ज्यांना या सेवांचा फायदा होऊ शकतो यानंतर आणखी एका महत्वाच्या वित्तीय सेवेच्या प्रकाराकडे येवू जे म्युचअल फंड विपणन आहे गेल्या दशकामध्ये व्याप्ती आणि विविध गुंतवणूक योजनांच्या दृष्टीने भारतीय वित्तीय क्षेत्राचा लक्षणीय विस्तार झाला आहे म्युच्युअल फंड हा बचत आणि भांडवली बाजार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे वैविध्यपूर्ण गुंतवणूक गुंतवणूकदारांची एकूण जोखीम कमी करते सामान्यतः लोक जोखमीमुळे भांडवली बाजारात गुंतवणूक करू इच्छित नाहीत आणि त्यांना भांडवल बाजारातील कल या बद्दल अपुरे ज्ञान असते अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे जो गुंतवणूकदारांच्या जोखमीमध्ये वैविध्य आणतो आणि त्यासाठी बाजारपेठ बाबतच्या थोड्या ज्ञानाची आवश्यक असते त्यांच्या गरजेनुसार एकरकमी गुंतवणूक किंवा शिस्तबद्ध गुंतवणूक योजना निवडू शकतात म्युच्युअल फंडाचे प्रकार विमोचन कालावधी नुसार म्युच्युअल फंडाचे प्रकार ओपन एंडेड जे विमोचनाच्या निश्चित तारखे शिवाय असतात आणि क्लोज एंडेड म्हणजे ज्यांची विमोचनाची तारीख निश्चित असते त्यामुळे फायद्याच्या आधारावर म्युच्युअल फंडाचे प्रकार इक्विटी फंड निश्चित उत्पन्न निधी वित्तीय बाजारपेठ फंड संतुलित असणारा फंड इंडेक्स फंड स्पेशॅलिटी फंड आणि फंड ऑफ फंड हे आहेत मग म्युच्युअल फंड विपणन संमिश्र मधील घटक कोणते आहेत म्युच्युअल फंड व्यवसायामधील पुन्हा हे 7 पी आहेत आपल्याकडे उत्पादन आहे ज्यामध्ये गुणवत्ता असणे आवश्यक आहे संरचना आणि सेवांची श्रेणीबद्ध व्यवस्था असणे आवश्यक आहे किंमत युनिट्सची किंमत प्रोत्साहन दर आणि प्रतिनिधी किंवा दलालांचा हिस्सा असणे महत्वाचे आहे ठिकाण हे ग्राहक किंवा प्रतिनिधी दलाल इ सारख्या मध्यस्थांना निर्देशित करते जाहिरात जाहिरातींचे संमिश्र इंटरनेट पथनाट्य इ लोक कर्मचारी एजंट ग्राहक सेवा पुरविणारे कर्मचारी बक्षिसे इ प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन मानकानुसार कमी गुंतागुंतीची भौतिक पुरावा कागदपत्रे धोरण प्रपत्र हे भौतिक पुरावे आहेत सारांश बचतीची बाजारपेठ वाढत आहे आणि म्हणूनच म्युच्युअल फंडाच्या आर्थिक सेवांची गरज आहे इच्छित ग्राहक सेवेद्वारे समर्थित प्रभावी विपणन संशोधन आणि काळजीपूर्वक उत्पादन नियोजन या सोबत अपेक्षित ग्राहक सेवा हे घटक म्युच्युअल फंडांचे यशस्वीपणे विपणन करण्यात मदत करू शकतात अश्याप्रकारे या उदाहरणाच्या पाठातील हे सर्व भाग होते हे सर्व रवि शंकर यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत त्यामुळे एकदा आपण ते पुस्तक पाहिल्यानंतर आपल्याला या प्रकारच्या सेवांबद्दल अधिक चांगले कळू शकेल खूप खूप धन्यवाद आशा आहे की हे मदत करेल